आता आपण कट ऑफने लागू केलेली लिमिट पाहूया आता कट ऑफ म्हणजे काय ट्रान्झिस्टर ड्रेन करंट शून्य वर आला की कट ऑफ होते तर कट ऑफ टाळण्यासाठी आम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की एकूण ड्रेन करंट शून्य पेक्षा जास्त आहे आणि ते काय आहे की एकूण ड्रेन करंट ID0 gmvi 0 किंवा vi ID0 gm आहे आता ही लिमिट देखील अर्थपूर्ण आहे सर्व प्रथम ही एक नकारात्मक संख्या आहे ट्रान्झिस्टरमध्ये काही क्वीसेंट करंट आहे आणि जेव्हा नकारात्मक इनपुट असते तेव्हा गेट व्होल्टेज ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेजच्या खाली येते आणि ते कट ऑफ च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते तर हे समजते की हे नकारात्मक आहे तर हे समजते की हे नकारात्मक आहे तर हे आपल्याला काही मूल्य देईल आता आपण कट ऑफ चा देखील विचार करू शकता जसे VGS हे थ्रेशोल्ड व्होल्टेज च्या खाली जाते म्हणजेच कट ऑफ टाळण्यासाठी एकूण V GS काय आहे VGS VGS0 vi ≥ VT किंवा vi ≥ आपण VGS हे VT थ्रेशोल्ड व्होल्टेज पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे सांगून कट ऑफ अट लागू करून आपल्याला मिळणारे लिमिट आपल्यास या लिमिट पासून प्राप्त होते म्हणून आपल्याकडे कट ऑफ लिमिट मोजण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत पुन्हा इथे येऊ या आता आम्हाला हे देखील माहिती आहे की ट्रान्झिस्टर चा gm काय आहे ट्रांजिस्टर च्या gm साठी असलेल्या एक्सप्रेशन पैकी एक gm 2 ID0 तर जर मी तेथे त्यास सबस्टीट्यूट केले तर मला काय मिळेल ते मला Vi ID0 gm असे मिळेल जे Vi 2 आहे आता यात VGS0 VT आहे याप्रमाणेच परंतु इथे 'दोन' चा अतिरिक्त घटक आहे तर प्रथम कृपया आम्ही काय करीत आहोत ते समजून घ्या आम्ही कट ऑफ लिमिटचे दोन वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन केले या प्रकरणात आम्ही अट घातली आहे की एकूण ड्रेन करंट शून्य पेक्षा जास्त असावा आणि या प्रकरणात आम्ही अशी अट घातली आहे की एकूण गेट सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा अधिक आहे आणि दोघे वेगळी उत्तरे देतात वास्तविक MOS ट्रान्झिस्टरची ID VGS कॅरेक्टरस्टिक सॅच्युरेशन रिजन मध्ये स्क्वेअर लॉ आहेत हे आपल्याला माहित आहे आणि सर्व विशिष्ट ट्रान्झिस्टरसाठी करंट 1 व्होल्टच्या गेट सोर्स व्होल्टेजपर्यंत शून्य आहे आणि त्याप्रमाणे वाढते तीन व्होल्ट गेट सोर्स व्होल्टेजवर आमच्याकडे 200 µA आहे दोन व्होल्टवर आपल्याकडे 50 µA आहे आणि 4 व्होल्टवर आपल्याकडे 450 µA आहे आणि आमचा ऑपरेटिंग पॉईंट तिथे आहे क्वीसेंट गेट सोर्स व्होल्टेज तीन व्होल्ट आहे आणि त्याही वर आमच्याकडे एक इन्क्रिमेंट आहे आपण काय म्हणत आहोत की एकूण गेट सोर्स व्होल्टेज जे तीन व्होल्ट्स व इन्क्रिमेंट सह आहे ते तीन व्होल्टच्या खाली जाईल जिथे vi नकारात्मक आहे त्यामुळे 3 vi हे कुठेही असेल जे vi च्या मूल्यावर अवलंबून असेल आणि जेव्हा ते नकारात्मक होते तेव्हा ते या टप्प्यावर पोहोचू शकते आणि करंट शून्य होऊ शकतो म्हणून हे सांगून आपल्याकडे ही लिमिट येते तर आपण पाहू शकतो की ही 2 व्होल्टची इन्क्रिमेंट आहे आणि ही लिमिट आपल्याला असे म्हणून मिळते की VGS थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आता आम्ही दुसर्या लिमिटचे मूल्यांकन करून असे म्हटले आहे की ID 0 बिंदू ID आमच्याकडे एक क्वीसेंट करंट ID0 आहे जो आपल्या बाबतीत येथे आहे आणि स्मॉल सिग्नल इक्विव्हॅलेंट सर्किट वरून इन्क्रिमेंटल ड्रेन करंट मोजला गेला म्हणून प्लस gm vGS किंवा प्लस gm vi दुसर्या शब्दांत सांगायचं तर एकूण ड्रेन करंट हा आहे तर आम्ही ऑपरेटिंग पॉईंटवर या कर्व्ह साठी खरोखर टॅन्जंट वापरत आहोत तर आम्ही या कर्व्ह साठी टॅन्जंट वापरत आहोत आणि जेव्हा आम्ही असे म्हणतो की एकूण ड्रेन करंट शून्य पेक्षा जास्त आहे तर आम्ही या टॅन्जंट चा वापर करीत आहोत आणि टॅन्जंट कोठे शून्य वर जाईल हे शोधत आहोत तिथे नाही जिथे मूळ ID विरुद्ध VGS कर्व्ह शून्यावर जाईल तर एकूण ड्रेन करंट शून्य पेक्षा जास्त असावा असे सांगून आम्हाला मिळणारी लिमिट एवढी आहे आणि आपण पाहू शकता की ही VGS0 आहे तर हे वजा 1 व्होल्टच्या वाढीशी संबंधित आहे आणि हे त्याच्या अर्ध्या भागाएवढे आहे आणि त्याचे स्वरूप पॅराबोला चे आहे जेथे टॅन्जंट शून्य ओलांडून बरोबर अर्ध्या अंतरावर जाते जिथे पॅराबोला प्रत्यक्षात शून्य वर पोहोचला आहे म्हणून आम्ही दोन भिन्न निकषांचा वापर करून कट ऑफ लिमिट चे मूल्यांकन केले आहे एक म्हणजे गेट सोर्स व्होल्टेजला थ्रेशोल्ड व्होल्टेजचे बराबरीने करणे दुसरे ड्रेन करंट शून्य बरोबर करणे आणि हे दोघे वेगवेगळी उत्तरे देतात आता बर्याच वेळा असे घडते की आपण हा लिमिट म्हणून वापरतो म्हणजेच आम्ही शून्य पेक्षा जास्त होण्यासाठी एकूण ड्रेन करंट वापरतो याची दोन कारणे आहेत जरी आम्हाला माहित आहे की वास्तविक ड्रेन करंट शून्य आहे येथे आम्ही हा वापरतो सर्व प्रथम हे आपल्याला एक काँझर्व्हेटिव्ह लिमिट देते आणि जसे मी आधी वर्णन केले आहे आपण किती सिग्नल लागू करू शकता याचा स्विंग लिमिट केवळ एक क्रूड अंदाज आहे वास्तविक सर्किटमध्ये हार्मोनिक्स किंवा इतर डिस्टॉर्शन प्रोडक्टची शक्ती किती आहे हे पाहण्यासाठी आपण सर्किटला उत्तेजन द्यावे लागेल आणि नंतर आपल्या सिग्नल लिमिटचे मूल्यांकन करावे लागेल येथे आम्हाला फक्त सर्वात मोठ्या सिग्नलचा क्रूड अंदाज हवा आहे ड्रेन करंट वर आधारित लिमिट अधिक काँझर्व्हेटिव्ह आहे म्हणजे V GS वर आधारित लिमिटच्या तुलनेत आपल्याला एक छोटी लिमिट देते ती एक गोष्ट आहे आणि हे देखील निष्पन्न झाले की MOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत आम्ही यापैकी कोणत्याही परिस्थितीचा वापर करू शकतो तर बायपोलर ट्रान्झिस्टर च्या बाबतीत एकूण करंट वर आधारित अट खरोखरच MOS ट्रान्झिस्टर आणि बायपोलर ट्रान्झिस्टर असलेल्या दोन्ही सर्किट्ससाठी समान पध्दती वापरण्यायोग्य आहे आम्ही एकूण करंट नुसार लिमिट वापरतो हे गोंधळ घालणारे असू शकते परंतु दोन लिमिट भिन्न का आहेत हे मी तुम्हाला सांगितले आहे एका प्रकरणात आम्ही पॅराबोला वापरत आहोत दुसर्या बाबतीत आपण ऑपरेटिंग पॉईंटवर टेंजेन्ट लाइन वापरत आहोत स्पष्टपणे टेंजेन्ट रेषा शून्य ओलांडून वेगळ्या बिंदूवर जाते जेथे पॅराबोला शून्यावर पोहोचला आहे परंतु आम्ही अद्याप टेंजेन्ट रेखा वापरतो जरी ती अंदाजे असली तरी सर्वात आधी आपल्याला फक्त एक क्रूड लिमिट पाहिजे असते आणि त्याच पद्धतीचा वापर बायपोलर ट्रान्झिस्टर सोबत केला जाऊ शकतो आता जर आपण आपल्या विशिष्ट सर्किटसाठी हे केले तर आपल्याला काय मिळेल प्रथम ट्रायोड रिजन लिमिट जेव्हा मी ट्रायोड रिजन लिमिट म्हणतो तेव्हा ही इनीक्वालिटी अशी लिहिली जाते जेणेकरून ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये राहील हे सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे जर vi ≤ VDS0 VGS0 VT 1 gm RD ║ RL आणि हे किती आहे VDS0 4 व्होल्ट VGS0 3 व्होल्ट VT 1 व्होल्ट gm RD ║ RL 5 1 gm RD ║ RL 6 VDS0 VGS0 VT 2 vi ≤ 2 6 ⅓ तर जर इनपुट व्होल्ट सुमारे 330 मिली व्होल्टपेक्षा जास्त असेल तर ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये जाईल आणि कट ऑफ लिमिट जर आपण ड्रेन करंट क्रायटेरिया वापरत असाल तर आम्हाला हे माहित आहे की vi ≥ IDO gm किंवा vi ≥ 200 µA 200 µS 1 V आणि आपण VGS आधारित लिमिट वापरल्यास vi ≥ VGS0 3 V VT 1 V म्हणून हे असे म्हणतात की ते vi ≥ आणि जसे मी आधी वर्णन केले त्यास एक काँझर्व्हेटिव्ह लिमिट प्राप्त होते आणि ही पद्धत बायपोलर ट्रान्झिस्टरसह देखील वापरली जाऊ शकते तर आपण ही वापरू तर हा संपूर्ण एक्सरसाइज काय म्हणतो ते म्हणजे vi हा 1 V आणि 13 V दरम्यान असेल तर ट्रान्झिस्टर ऑपरेशनच्या इच्छित रिजनमध्ये राहील आणि सर्व काही व्यवस्थित कार्य करते परंतु जर तो या लिमिटच्या पलीकडे गेला तर ट्रान्झिस्टर एकतर ट्रायोड रिजन मध्ये किंवा कट ऑफ रिजन मध्ये प्रवेश करेल म्हणून हा आम्ही किती मोठे सिग्नल लागू करू शकतो याचा एक क्रूड अंदाज देतो आम्हाला माहित आहे की आमची डिव्हाइस नॉन लिनियर असतात जर आपण ट्रांझिस्टर असलेल्या सर्किटवर अनिश्चित काळासाठी मोठे सिग्नल लागू केले तर आपल्याकडे खूप मोठे नॉन लिनियर प्रॉडक्ट असतील आणि सर्किट निरुपयोगी होईल तर आम्हाला किती सिग्नल लागू करता येईल याचा अंदाज हवा आहे आणि यामुळे आम्हाला एक क्रुड इस्टिमेट मिळतो जो या डिस्टॉर्शन सारख्या निकषांवर अवलंबून नाही ज्याचे मूल्यांकन करणे अधिक कठीण आहे आणि हाताने करणे अशक्य आहे आपण त्याकरिता सर्किट सिम्युलेटर वापरता तर आपल्या सर्किटवर परत जाण्यासाठी तर या सर्किटमध्ये समजा vi एक सायनुसायड आहे vi हा Vp Cosωt आहे आता ची सममितीय वेव्हफॉर्म आहे जी सकारात्मक आणि नकारात्मक दिशेने तितकीच जाते मग लागू केले जाऊ शकते असे सर्वात मोठे एम्पलीट्यूड काय आहे स्पष्टपणे ते दोन लिमिटपेक्षा लहान असेल कारण जर आपण एकाने तीन व्होल्टच्या एम्पलीट्यूडसह साइनसॉइडच्या शिखरावर इनपुट लागू केले तर ही लिमिट गाठली जाईल नक्कीच जर आपण एका व्होल्टच्या एम्पलीट्यूडसह इनपुट लागू केले तर ही सकारात्मक बाजूने ही लिमिट ओलांडेल आणि ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये जाईल तर या दोन मर्यादांपैकी लहान लिमिट लागू केल्या जाऊ शकणार्या साइनसॉइडचे एम्पलीट्यूड ठरवेल आणि या विशिष्ट सर्किटमध्ये हे ट्रांझिस्टर ट्रायोड रिजन प्रवेश मध्ये करण्यामुळे होणारे लिमिट आहे जे सिग्नल स्विंगला मर्यादित करते

तर मी आशा करतो की हे स्पष्ट आहे आपण सर्वत्र एकूण कॉन्टिटी ची गणना करू म्हणजे VDS VGS आणि ड्रेन करंट ID आणि आम्ही सॅच्युरेशन रिजन मध्ये जाण्याची किंवा कट ऑफ मध्ये जाण्याची मर्यादा घालतो परंतु कट ऑफ लिमिटच्या बाबतीत येथे दोन शक्यता आहेत ड्रेन करंट शून्यावर सेट करणे किंवा गेट सोर्स व्होल्टेज शून्यावर आमच्या बाबतीत आम्ही ड्रेन करंटद्वारे लादलेली लिमिट एकसमान वापरु आम्हाला माहित आहे की ही केवळ अंदाजे आहे परंतु आम्ही प्रथम केवळ क्रूड अंदाजासाठी पहात आहोत आणि आम्हाला MOS ट्रान्झिस्टर सर्किट्स आणि बायपोलर ट्रान्झिस्टर सर्किट्स साठी देखील समान पद्धत वापरण्याची इच्छा आहे